एनर्जी अंड इंटेन्सिटी अंड मोमेंटम क्यारीड बाय इलेक्ट्रोमाग्नेटीक वेव्स मागील दोन व्याख्यानांमध्ये आपण इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी म्याक्स्वेल च्या समीकरणांतून नैसर्गिक पणे कश्या येतात याविषयी बोललो विशेषतः आपण x दिशेने पुढे जाणाऱ्या लहरींवर लक्ष केंद्रित केले आणि हे E x t बरोबर E0 sin kx ωt आणि B xt बरोबर b0 sin kx ωt असे लिहिले जर तुम्ही हे सर्वसाधारण केले तर मी युनिट वेक्टर n च्या दिशेने पुढे जाणाऱ्या लहरीकरिता असे लिहू शकतो की E r वेक्टर t बरोबर E0sin किंवा cos कुठल्यातरी एका फेज साठी तर मी हे k डॉट r - ωt असे लिहू शकतो आणि b हे r आणि t चे कार्य आहे बरोबर b 0 sin k डॉट r ωt आहे आणि जर मला हे अजून सामान्य करायचे असेल तर मी त्यात अजून फेज π वाढवेन ते त्याला cos करेल किंवा अजून काहीतरी इथे वेक्टर क बरोबर 2πλ हा पुढे जाण्याच्या दिशेत आहे r ωtϕ k2πn मागील व्याख्यानामध्ये आपण पाहिले की I दिशेने जाणाऱ्या लहरी I डॉट e0 या 0 I डॉट b 0 बरोबर 0 होत्या त्याचप्रमाणे सामान्यपणे मला k डॉट e0 बरोबर 0 मिळते याचा अर्थ असा की विद्युत क्षेत्र हे पुढे जाण्याच्या दिशेला लंब आहे आणि तसेच k डॉट b हे 0 आहे आणि e क्रॉस b हे पुढे जाण्याच्या दिशेने आहे या पार्श्वभूमीवर तुम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे ते म्हणजे परत अशा लहरी ज्या हार्मोनिक आणि प्लेन आहेत म्हणून प्लेन लहरी हार्मोनिक मोनोक्रोमाटीक किंवा ω फ़्रिक़्वेन्सि ने जाणाऱ्या आणि या लहरींची उर्जा किती आहे त्या किती उर्जा वाहतात आणि त्या किती मोमेंटम वाहतात आठवा की या सगळ्या गोष्टी आपण आधीच विद्युत क्षेत्रासाठी काढल्या आहेत आपण यावर देखील लक्ष केंद्रित करणार आहोत की ω खूप जास्त आहे म्हणून आपण दहा चा घातांक पंधरा दहा चा घातांक दहा दहा चा घातांक चौदा असे बोलणार आहोत म्हणजे आपण एका सेकंदात इतक्या साऱ्या ओस्सिलेशन दोलन म्हणजे प्रकाश लहरी किंवा सूक्ष्म लहरी बद्दल बोलणार या केस मध्ये उर्जा बदल असे म्हणण्याचा अर्थ नाही पण आपण वेळेनुसार सरासरी ऊर्जेबद्दल बोलत आहोत आणि याचा अर्थ असा की हे एका कालावधी साठी आहे आणि जी कुठली संख्या आहे ती आपण 0 ते t पर्यंत इंटीग्रेट करतो कुठलीही संख्या उर्जा घनता किंवा उर्जा प्रवाह किंवा मोमेंटम प्रवाह असो तर या मोठ्या फ़्रिक़्वेन्सिला आपण हे बघतो की उदाहरणार्थ जर मी या प्रकाशाकडे पाहत आहे तर मला तो बदलताना दिसत नाही मला एक स्थिर प्रकाश दिसतो कारण तो दहाचा घातांक पंधरा प्रती सेकंद असा बदलतो आणि म्हणून मला केवळ सरासरी प्रकाश दिसतो माझे डोळे त्यांची सरासरी करून घेतात तर आपल्याकडे e बरोबर e0 sin k डॉट r -ωt आणि b बरोबर b0 sin k डॉट r ωt आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात π जोडू शकता त्याने फरक पडत नाही समजा आपण यातील उर्जा काढूया आठवा की विद्युत क्षेत्रातील उर्जा बरोबर ½ ε0 e 2 आहे आणि म्हणून या केस मध्ये ती ½ ε0 e02 हा अम्प्लीतुड चा वर्ग आहे sin 2 k डॉट r ωt आठवा की मी म्हणालो होतो की हे वेळेनुसार खूप लवकर बदलते आहे म्हणून मी सरासरी उर्जे बद्दल बोलत आहेत सरासरी उर्जा बरोबर ½ ε0 e02 0 ते t sin2 k डॉट r एका स्थिर r साठी -ωtdt आणि हे तुम्हाला तुमच्या सामान्य गणितावरून ½ मिळेल म्हणून हे 14ε0t02 बनते Energy content120E2120E02k r ωtdt140E02 आता आपण चुंबकीय क्षेत्रात किती उर्जा आहे हे काढूया चुंबकीय क्षेत्र तुम्ही आठवा की त्यामध्ये 1μ0 b02 sin 2 k डॉट r - ωt इतकी उर्जा असते हे जेव्हा वेळेनुसार सरासरी काढली की दोन हा दुसरा घटक मिळतो म्हणून हे 14μ0b02आहे मागील व्याख्यानावरून आठवा कीb 0 बरोबर e0 c आहे म्हणून हे 14μ0e02c2 पण 1c2 बरोबर μ0ε0 तर हे 14ε0 e02 आणि म्हणून या इलेक्ट्रोमाग्नेटीक लहारीमाधी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांचा उर्जा घटक हा सारखा आहे आणि तो आहे 14ε0e02 आणि जर तुम्ही दोघांची बेरीज केली आणि तुम्हाला इलेक्ट्रोमाग्नेटीक लहारीमध्ये उर्जा घनता बरोबर ½ ε0e02 आहे म्हणून जेव्हा ही लहर अस्तित्वात असते उदाहरणार्थ हा प्रकाश माझ्याकडे येत आहे तर यामधील सरासरी उर्जा प्रती घनमान बरोबर ½ ε0e02 आहे Energy content in magnetic field120B2120B02k r ωt Time average140B02140E02c2140E02 Energy density in an EM wave120E02 तर आपण ही लहर परत घेऊया जी x दिशेने पुढे जात आहे जर आपण एक छोटा डब्बा इथे घेतला जो युनिट घनमानाचा आहे तर एका छोट्या dv घनमानासाठी हे ½ ε0 e0 2 dv असे मिळेल उर्जा प्रवाह जो तीव्रतेशी संबंधित आहे तो किती असेल तो पोंटिंग वेक्टर शी संबंधित आहे पोंटिंग वेक्टर हे 1μ0 e कोर्स b असे दिले जाते आणि e क्रॉस b हे पुढे जाण्याच्या दिशेमध्ये असते हे आपण अगोदरच पाहिले आहे तर मी हे 10nE0B0k r ωt असे लिहू शकतो b 0 बरोबर e0c आहे हे आठवा तर मी 10nE02ck r ωt असे लिहू शकतो मी जेव्हा k r ωt ची वेळेसाठी सरासरी काढतो तेव्हा मला ½ मिळते आणि म्हणून हे 12E020 असे होईल आणि c म्हणजे 00 आहे तर हे ½ √ε0μ0 e02 असे पुढे जाण्याच्या दिशेत मिळेल Poynting vector 10EB10nE0B0k r ωt Time average Poynting vector12E02000 याचा अर्थ असा की जर तिथे एक इलेक्ट्रोमाग्नेटीक लहर असेल प्लेन इलेक्ट्रोमाग्नेटीक लहर जी कुठल्यातरी दिशेने सारख्या दिशेने प्रती क्षेत्रफळ प्रती वेळेसाठी जात असेल तर जी उर्जा वाहते टी बरोबर ½ √ε0 आणि μ0 e02 इतकी आहे आपण उर्जा घनतेच्या दृष्टीने देखील पाहूया उर्जा प्रवाह तुम्हाला मागील व्याख्यानावरून आठवेल की तो c गुणिले उर्जा घनता u बरोबर 1√ε0μ0 गुणिले ½ ε0 e 0 2 बरोबर ½ √ε0μ0 e02 आहे म्हणजे सारखेच उत्तर येते energy flowc u100120E021200E02 म्हणून ही उर्जा इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरींनी वाहून नेलेली आहे किंवा ही तीव्रता आहे जी आपल्याला मिळते हे इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरींनी वाहून नेलेल्या मोमेंटम शी संबंधित आहे आठवा की मोमेंटम घनता बरोबर sc2 आहे s चा मोडूलस बरोबर उर्जा m l 2 t - 2 प्रती क्षेत्रफळ प्रती वेळ अशी आहे जी मोमेंटम घनता m l t 1l 3 अशी होते जर मी c 2 ला भाग दिला इथे c2 बरोबर l2 t 2 आहे हे रद्द होते c2 एक l मी रद्द करू शकतो आणि मला l m l t 1l3 असे मिळेल तर ही मोमेंटम ची घनता आहे आणि म्हणून जर तिथे एक प्लेन इलेक्ट्रोमाग्नेटीक लहर जाते आहे तर मोमेंटम घनता बरोबर ½ √ε0μ0 e0 2c2 अशी दिली जाते जर ही मोमेंटम घनता दिली असेल तर मोमेंटम प्रवाह किती आहे Momentum density।S।c2 ।S।c2MLT 1L3 मोमेंटम चा प्रवाह म्हणजे c गुणिले मोमेंटम घनता ती आहे ½ ε0μ0e02c आपण त्यांना u मध्ये लिहूया तर s बरोबर c गुणिले u u ही इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रातील उर्जा घनता भागिले c2 होय हे μc होय आणि मोमेंटम प्रवाह बरोबर u आहे जर तिथे मोमेंटम प्रवाह आहे याचा अर्थ असा की तिथे इलेक्ट्रोमाग्नेटीक लहर आहे जी या दिशेने जाते आहे ती मोमेंटम वाहते जे प्रती वेळ आणि प्रती क्षेत्रफळा साठी u इतके आहे तो मोमेंटम काय करतो समजा मी इथे एक पडदा ठेवला जो त्यावर पडणारे सगळे किरण शोषून घेईल जर सगळे किरण शोषून घेतले गेले त्याचा अर्थ असा की सगळे मोमेटम प्रती युनिट वेळेसाठीचे जे येते आहे ते शोषले गेले तर या वस्तूला या दिशेने मोमेटम मिळायला हवे प्रती वेळेसाठीचे प्रती युनिट क्षेत्रफळासाठीचे मोमेंटम म्हणजे प्रती क्षेत्रफळासाठीचा फोर्स बरोबर प्रेशर होय म्हणून पडद्यावर पडणाऱ्या इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी ज्या शोषल्या जातात त्या उर्जा घनते एवढे प्रेशर लावतात जर लहर अचूकपणे परावर्तीत होत असेल तर प्रती वेळेसाठीचे प्रती युनिट क्षेत्रफळासाठीचे मोमेंटम समजा u असेल प्रेशर खाली u सोबत बाहेर पडणारे मोमेंटम हे दोन असेल तर मी हे सांगून या व्याख्यानाचा शेवट करतो की इएम लहरी उर्जा वाहून नेतात जी आपण प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरुपात पाहतो इ एम लहरी मोमेंटम देखील वाहतात आणि याचा अर्थ असा की जेव्हा त्या पृष्ट्भागावर पडतात त्या पृष्ट्भागावर त्या प्रेशर लावतात